डिझाईन थिंकिंग च्या सत्रात परत आपले स्वागत आहे या विशिष्ट विषयाला आपण आता प्रारंभ करीत आहोत याला मल्टी व्हाय म्हटले जाते ज्याला 5 व्हॉईज म्हणूनही ओळखले जाते 70 च्या दशकात टोयोटाने याचा शोध लावला आणि शॉप फ्लोअर मध्ये ही खूप लोकप्रिय संकल्पना बनली ही अगदी लहान मुलासारखी पद्धत आहेआपण याकडे पूर्वी देखील पाहिले आम्ही तुम्हाला एक उदाहरण दाखवले होते या 5 व्हॉईजचा नेमका अर्थ काय आहे याबद्दल आपण या पद्धतीचा थोडा अधिक तपशीलवार अभ्यास करणार आहोत तर ती एकामागून एक व्हाइसची मालिका असू शकते असे का होते हा नेमका प्रश्न आहे असं का होतं आणि सखोल अशी माहिती ठेवणे तर आता येथे वाई ची साखळी आहे जी तुम्ही तयार करू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व तार्किक आणि लॉजिकल रीझनिंग त्यास जोडता येतील म्हणून आपल्याला सर्व प्रथम काही गोष्टी गृहीत धराव्या लागतील आणि जेव्हा आपण एखाद्या ग्राहकाशी बोलता तेव्हा आपण त्यांच्याशी परस्पर संबंध साधू शकता आपण काही तज्ञांशी बोलता हे खरोखरच अर्थपूर्ण आहे की नाही किंवा आपण अगदी परत फील्ड वर जाऊ शकता आणि त्यास परस्पर संबंधित करण्यासाठी काही डेटा मिळवू शकता तर मी या चाचणी साठी तुम्हाला अत्यंत सोपा मार्ग सुचवितो ज्याचे तुम्ही ग्राफिकरित्या हि सादरीकरण देखील करू शकता या मार्गाने तुम्हाला समजणे सहज शक्य आहे तर मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे हा टोयाटो चा फाईव्ह व्हायस दृष्टीकोन आहे ज्याचा वापर आपण आपल्या सोयीनुसार करू म्हणून आपण माझ्या आवडत्या विद्यार्थ्याच्या या उदाहरणाकडे परत गेलो जो वर्गात अगदी उशीरा यायचा आणि ते ही अगदी नियमितपणे तो वर्गात उशिरा येताना नियमित असायचा तर तुम्हास हे आश्चर्यचकित वाटू शकते की तो दररोज असे का करायचा मला फक्त याच्या तळाशी जायचे आहे हो मला विद्यार्थ्याला येथे कठीण दंड द्यायचा होता जसे आपण मला अगोदर बोलताना ऐकले आहे म्हणूनच आपण फक्त एक उदाहरण म्हणून याकडे पाहूया जेणेकरून कोणत्याही संदर्भातील कोणालाही हे उदाहरण सहज समजेल की हे 5 व्हॉईज कसे काम करतात सर्वप्रथम पाहता प्रथम पातळी १ चा मूलभूत आधार प्रथम व्हाय कि विद्यार्थी इतक्या उशिरा वर्गात का येतो तर त्याचे उत्तर उशीरा उठल्यामुळे असे होते तर चला हे ग्राफिकल स्वरूपात पाहूया येथे जागे होण्याची वेळ आहे पण त्याला जागे होण्यास उशीर झाला आहे आणि म्हणूनच तो वर्गात उशीर करतो हे देखील उशीर आहे म्हणून तो उशिरापर्यंत जागल्यामुळे तो वर्गात उशीरा येतो आपण येथे एक्स अक्षावर एक्स अक्षावर आणि तळाशी आणि तुमच्या डावीकडे जे दिसेल तो आहे वाय अक्ष जे एकमेकांशी संबंधित आहेत ज्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या वेळेवर कामगिरीचा मागोवा घेत आहात आता तो वर्गात उशीरा आला आहे कारण जागे होण्यास उशीर झाला आहे इतका साधा आता पुन्हा मी येथे तळाशी असलेल्या चिन्हांप्रमाणे ही एक धारणा आहे मला आश्चर्य वाटले की ते सत्य आहे परंतु त्यानेच मला हे सांगितले आहे म्हणून मी ते मूल्ये म्हणून घेईन आता जर मी त्याबद्दल विश्लेषक असलो तर त्याबद्दल अगदी पद्धतशीर असेल तर तो दररोज त्याला शोधून काढेल की तो प्रत्यक्षात कोणत्या वेळी दर्शवितो की नाही आपल्याला माहित आहे की आपण येथे प्लॉट ठेवू शकता आणि प्रत्यक्षात पाहू शकता तो कोणत्या वेळी झोपायला जातो आणि कोणत्या वेळी झोपेतून उठतो हे दर्शवितो तर आपण याबद्दल विश्लेषणात्मक असू शकता आणि प्रत्यक्षात एक प्लॉट करू शकता आणि ते प्रत्यक्षात जुळत आहे काय ते पाहू शकता हे करण्याचा हा एक मार्ग आहे परंतु अद्याप अशी समजूत आहे की जर ते लवकर उठले तर ते वेळेवर वर्गाकडे येतील तर अशी माझी धारणा आहे ठीक आहे यासह आपण पुढे जात असताना आताच का हा पुढील प्रश्न उद्भवतो की ते असे का उशिरा जागे का होतात तुम्हाला माहिती आहे तुम्हाला वर्गात वेळेवर यायचे असेल तर त्यांनी लवकरात लवकर उठले पाहिजे पण तसे नाही मग ते आपल्यास ते पुढील स्तरावर आणते कि याचे नेमके कारण काय म्हणून ते उशीरा उठलेकारण ते उशीरा झोपले म्हणून तो सकाळी ८ वाजता उठला आणि ८ ३० च्या वर्गासाठी खूप उशीर केला कारण तो पहाटे 4 वाजता झोपला आहे म्हणून खूप उशीर झाला आहे त्याला पुरेशी झोप मिळाली नाही म्हणून जर तुम्ही पुन्हा माझ्या क्ष अक्षांकडे लक्ष दिले तर येथे झोपेसाठी उशीर होताना दिसेल आणि उशीरा झोपल्यामुळे त्याच्या वर्गातील कामगिरीवर त्याचा परिणाम होतो आणि तो उशीर करतो आता जर आपण असलो तर स्पेक्ट्रम ची दुसरी बाजू अशी आहे की जर तो लवकर उठला तर तो वेळेवर वर्गात जाईल आणि मला प्रक्रियेत आनंदी ठेवेल म्हणूनच हे स्तर 2 आहे जेव्हा त्याला झोपायला उशीर होतो आणि तो वर्गात उशीर करतो जर तो झोपायला लवकर जात असेल तर तो वेळेवर येईल आणि पुन्हा इथे ही समजूत आता तर्कांच्या पहिल्या स्तरावर जोडली गेली ते लवकर झोपी गेले ते लवकर उठतील आणि म्हणून वेळेवर वर्गात असतील इतके सोपे तर ही आपली धारणा आहे पुन्हा चाचणी करण्यासाठी आपण त्याबद्दल विश्लेषणात्मक असू शकतो आपण डेटा पॉईंट्स घेऊ शकता आणि सत्यापित करू शकता की हे खरोखर सत्य आहे की काही प्रकारचे अवलंबन आहे आपण याबद्दल आपण विश्लेषणात्मक असू शकतो ठीक आहे आता हा युक्तिवाद पुढच्या पातळीवर नेण्यासाठी म्हणजे हे स्तर 3 जेथे चांगले आहे मी त्याला विचारले आणि तो म्हणाला मला माहित आहे की माझ्याकडे बरेच कोर्सेस आहेत तुमचा कोर्स मी घेतलेला एकमेव नाही माझ्याकडे व्यवस्थापन आहे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे म्हणून त्याने सुमारे 10 अभ्यासक्रमांची नोंद केली अरे पोरा तर 10 अभ्यासक्रम म्हणजे 10 मुदत म्हणून त्याच्याकडे बर्याच अंतिम मुदती आहेत आणि म्हणूनच तो वर्गात उशीर करतो आपण हे सिद्धांत पाहू शकता आणि तर्क लावू शकता की त्याने बर्याच वर्गांमध्ये कोर्सेससाठी नोंद केलेली आहे आणि म्हणूनच त्याला बर्याच अंतिम मुदती आहेत आणि म्हणूनच त्याला झोपायला उशीर होत आहे आणि म्हणूनच त्याला जागे होण्यास उशीर झालेला आहे म्हणून त्याच्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे काही मोजक्या वर्गात प्रवेश घ्यावा आणि तो प्रत्यक्षात वेळेवर हजर राहून दाखवणे पुन्हा भूतकाळात आपल्याकडे काही डेटा असल्यास तो वेळेत आहे का हे पाहण्यासाठी आपण त्याच्या वेळेच्या कामगिरीचा मागोवा घेऊ शकता जर त्याने कमी अभ्यासक्रम घेतले असतील जर त्याने सरासरी अभ्यासक्रमांची संख्या मध्ये ही उशीर केली असेल आणि त्याला खूप उशीर झाला असेल तर त्याचे बरेच कोर्स आहेत तर हा तर्क असू शकते आणि असं असलं तरी आपण खाली जात राहू शकता तर वास्तविक येथे समाधान फार मोठी गोष्ट नाही आपण तो खाली उकळवून लावू शकता की त्याने ज्या अभ्यासक्रमांची नोंद घेतली आहे त्याची संख्या कमी कशी करता येईल जेणेकरून तो वर्गात वेळेत दर्शवेल म्हणून मी विद्यार्थ्यांच्या या प्रकरणात ज्या कामगिरीचे निरीक्षण करीत आहे ते म्हणजे त्याची वेळेची कामगिरी आणि आपल्याकडे असलेले व्हेरिएबल त्याला बर्याच कोर्सेससाठी दाखल करू देतील किंवा फारच कमी कोर्सेससाठी नाव नोंदणी करू शकेल म्हणून मी म्हटल्याप्रमाणे हे या समजांवर अवलंबून आहे की जर त्यांच्याकडे कमी अंतिम मुदती असतील तर ते लवकर झोपतील आणि जर ते लवकर झोपी गेले तर ते लवकर उठतील आणि जर ते लवकर उठले तर ते वर्गासाठी वेळेवर हजर राहतील त्या वर आधारित एक तर्कसंगत मोठी ओळ आहे तर वेळेवर कामगिरी चालू ठेवण्यासाठी हे सर्व अगदी खरे असले पाहिजे म्हणून येथे मी आणखी एक समस्या घेईन हे 5 व्हाईज कशा प्रकारे कार्य करतात हे स्पष्ट करण्यासाठी ही आणखी गंभीर समस्या आपण येथे घेऊ दुसर्या उदाहरणात माझ्याकडे एक क्लायंट होता ज्याचा ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग द्वारे प्राथमिक उत्पन्न होते म्हणून तो वाहनांची सर्व्हिसिंग संपूर्णतः करीत असे आणि त्यातूनच त्याचा महसूल निघायचा म्हणून तो डीलरशिप चालवत होता जे येथून फार दूर नव्हती आणि त्याचा सर्व महसूल प्रत्यक्षात दुचाकी वाहनांच्या सर्व्हिसिंग मधून येत असे मला एक दिवस लक्षात आले की ज्या प्रकारे त्याचा आपला व्यवसाय चालू होता त्यापासून तो फारसा खुष नव्हता तो दुःखी दिसत होता आणि मी म्हणालो काय झाले का दुःखी आहेत तू स्पष्ट करशील आणि त्याने मला सांगितले कि त्याचा थेट महसूल कमी होताना दिसत आहेतो त्याच्या समोर एक मोठी स्प्रेडशीट पहात होता आणि तो म्हणाला हे पहा महसूल कमी होताना दिसत आहे मी म्हणालो अरे होय ही एक गंभीर समस्या आहे मी समजू शकतो आता तू मला नेमकं काय घडत आहे ते समजावून सांगशील तू करीत असलेल्या आणि मला माहित असलेल्या ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग मधून तुझे थेट उत्पन्न का कमी झाले आहे त्याच्याशी झालेल्या आशयपूर्ण चर्चेतून त्याने मला सांगितले जर मी त्याबद्दल विचार केला तर माझ्या लक्षात आले की वाहन घेण्याच्या दुसरे किंवा तिसरे वर्ष संपल्यानंतर हे ग्राहक माझ्या दुकानात यायचे बंद करतात आणि ते इतरत्र जातात आणि एक स्थानिक मेकॅनिक चा शोध घेतात आणि त्यांची सर्व्हिसिंग पूर्ण करून घेतात म्हणून मी म्हणालो थांब एक मिनिट प्रतीक्षा कर त्याचे एक एक करून विश्लेषण करू या तर माझ्या मनात ५ व्हाईज आहेत मल्टी व्हाईज म्हणू त्यानंतर मी त्याला हळुवारपणे खाली घेतले आणि मी त्याला विचारले तर आता तू एका प्रश्नला सामोरे जा तर ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग मधून तुझे थेट उत्पन्न इतके कमी का झाले आहे आता मला एका ओळीमध्ये उत्तर दे आणि त्याचे उत्तर असे होते की ग्राहकांच्या भेटी पूर्वीपेक्षा खूप कमी झाल्या आहेत ठीक तर तुम्ही येथे प्लॉटकडे पाहू शकता हा तोच प्लॉट हे जो आपण माझ्या स्टुडंटच्या संदर्भामध्ये पाहिला होता तळाशी अक्ष किंवा एक्स अक्षावर आपल्याला ग्राहक भेट आढळातील जेव्हा ग्राहक भेटी कमी असतात तेव्हा महसूल हि कमी होत असतो अगदी हेच मला माझ्या मित्राने सांगितले आहे माझा क्लायंट हि माझा मित्र आहे चांगला मित्र आहे म्हणून त्याने मला सांगितले की जेव्हा आमच्याकडे ग्राहकांची भेट कमी असते तेव्हा महसूल कमी असतो तर उलट हे देखील खरे आहे जेव्हा आमच्याकडे बर्याच ग्राहकांमार्फ़त भेटी दिल्या जातात जर ते येतच राहिले तर त्यापैकी बरेचजण नियमित येणार्या ग्राहकांपैकी आहेत तर मग माझा महसूल हि खूप जास्त बनेल म्हणून जसा आपण येथे प्लॉट केला आहे तसाच तो संबंध आहे परंतु वास्तविकता या इतकी सहज याइतकी सरळ इतकी रेखीय असू शकत नाही परंतु आपल्याला काहीतरी कार्य करणे आवश्यक आहे त्यामुळे हे समजणे सोपे जाईल म्हणून आपण येथे प्रत्यक्षात प्लॉट बनवू शकता समजा आपण हिस्टोग्राम प्लॉट पहिला तर आपणास जाणवेल कि बऱ्याच भेटी आहेत म्हणजे बरेच उत्पन्न आहे आपण प्रत्यक्षात ते करू शकता आपण असेही काही पैसे कमवू शकता आणि त्याबद्दल अधिक तपशीलवार मागोवा घेऊ शकता आणि स्वत साठी परस्परसंबंध पाहू शकता तर हे सोपे आहे आपण हा हिस्टोग्राम प्लॉट कसा कराल बरं प्रत्येक वेळी जेव्हा एखादा ग्राहक भेट देईल तेव्हा कागदाचा तुकडा घ्या आणि आपण त्यातून किती कमाई कराल ते पहा मी माझ्या मित्राला हेच सांगितले आहे आणि आम्हाला प्रत्यक्षात आढळले की हे संबंधित आहे म्हणून आमचे हे पहिले स्तरातील तर्क खरे होते म्हणून मी म्हणालो ठीक आहे एक मार्ग म्हणता येईल तो म्हणजे येथे थांबा आणि कार्यशाळेला ग्राहकांच्या भेटी कशा वाढवता येतील हे पाहणे बरं त्यांनी म्हटलं की मी बढती घेऊ शकेन मी विनामूल्य कामगार सप्ताह चालवू शकतो जेणेकरून जो कोणी त्यांच्या वाहनासह विशेषतः जुन्या वाहनांसह चालत जाईल त्यांना विनामूल्य कामगार मिळू शकेल म्हणजे बरेच लोक दिसू शकतील आणि प्रत्यक्षात माझा महसूल वाढेल म्हणून तो तातडीने सोडवण्याचा तो विचार करीत होता किंवा हे कदाचित त्याची इतर दीर्घकालीन दृष्टी आहे ही एक अल्प मुदतीची आहे जी कार्य करते प्रत्येक वेळी पदोन्नती चालू असताना त्याला कमाई होते आणि ते कमी होते कारण ते त्यांच्या स्थानिक मेकॅनिक कडे परत जातात जोपर्यंत प्रमोशन चालू आहे तोपर्यंत ते ठीक आहेत तर आत्ता उद्भवलेला प्रश्न असा असेल की बरेच ग्राहक येथे का दर्शविले नाहीत जे कि माझे अधिक उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरतील तर त्याच्या स्वतःच्या मुखातून हे उत्तर आले कि हे माझे ग्राहक आहेत म्हणून मी माझ्या ग्राहकांचा मागोवा घेत आहे त्याने मला सांगितले त्यांच्यातील काही खूप दूर राहतात जिथे माझी कार्यशाळा आहे आणि माझ्या लक्षात आले की जवळपास राहणारे लोकच मला नेहमी भेट देतात तर तो त्याचा तर्क होता म्हणून मी म्हणालो ठीक आहे चला हे मला दुसर्या प्लॉटवर आणते जे ग्राहकांच्या स्थानापासून बरेच अंतर आहे जर ते खूप दूर असेल तर त्याचे उत्पन्न खरोखरच कमी आहे आणि म्हणूनच त्याउलट माझे मार्गनिर्देशन ते जवळपास असतील तर मग माझा महसूल जास्त आहे मी त्याच्याकडून जे ऐकले त्याचा थेट परस्परसंबंध आहे कारण कमी कमाईचे कारण हे ग्राहकांच्या स्थानापासून दूर अंतराशी संबंधित आहे तर ते माझे तर्क पातळीवरील दुसरे स्तर होते आता आपण तीन आणि चार स्तरांवर जाऊ शकता आणि या प्रकरणातून अधिक माहिती मिमिळवु शकता तर इथे पुन्हा आपण थांबत असे म्हणू शकता की कार्यशाळेचे ठिकाण असलेल्या ग्राहकांच्या जागेचे अंतर आपण कसे कमी करू शकतो आधीपासूनच उत्तर त्याच्या मनात चांगलेच आहे मी असे म्हणेन की शहराच्या वेगवेगळ्या भागात माझ्याकडे बर्याच कार्यशाळा होऊ शकतात आणि इथे आपण एका अडचणीत सापडतो ठीक आहेतर येथे एक समाधान हि असू शकते जेणेकरून त्याला ते परवडेल म्हणजे जर तो एखाद्याशी किंवा अगदी या स्थानिक मेकॅनिकशी संबंध जोडू शकत असेल तर मला असे म्हणायचे आहे की त्यांना स्पर्धक म्हणून का मानावे कारण आपण त्यांना आपले सहयोगी मानू शकता आणि सहयोगातून मी असे म्हणेन कि जर हे लोकआपापसात काही टक्के देण्यास तयार असतील जर तुम्ही त्यांना माझ्याकडे निर्देशित केले तर मी तुम्हाला माझा काही हिस्सा देण्यास तयार आहे तर आपल्याकडे खरोखरच एक व्यवस्था तयार असू शकते तर येथे ताण हा कल्पनांवर किंवा कल्पनेच्या हुशारीवर नाही तर ग्राहक स्थानापासून ग्राहक स्थाना जवळच्या अंतरापर्यंत हे बरेच अंतर हलविण्याच्या दृष्टीकोनातून आहे तर आपल्या कल्पना यामध्ये हे असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपला महसूल वाढवू शकाल तर एक्स अक्षावर जर आपल्या लक्षात आले तर आम्ही ग्राहकांच्या दृष्टिकोनातून त्याकडे पहात आहोत आणि मी येथे कंपनीच्या दृष्टीकोनातून दुसर्या बाजूकडून हि पहात आहे तर या दोन मुलांमध्ये संघर्ष आहे जर आपण त्या एका दृष्टिकोनातून पाहिले तर ते खरोखर स्पर्धात्मक आहेत आणि म्हणूनच आपण त्यास दोन्ही बाजूंकडून पहावे लागेल आणि हे पहावे लागेल की ते दोघेही या समाधानाने समाधानी आहेत तर या प्रकरणात किंवा माझ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत अगदी स्पष्ट काय आहे याकडे आपण पहात नाही आहोत ते म्हणजे आपण चांगल्या समाधानाकडे पहात नाहीत उदाहरणार्थ आम्ही येथे स्थायिक होऊ शकतो जर ते अर्ध्या मार्गावर असतील तर आणि जर मला महसुलाचा काही भाग मिळू शकेल तर ते माझ्याशी ठीक आहे तर ती तडजोड होईल जर हे आपल्यासाठी कार्य करत असेल तर छान चांगले समस्येच्या अटींमुळे आपण तडजोड निराकरण करण्यास परवानगी देत असाल तर तसे करा परंतु येथे नाविन्यपूर्ण म्हणून डिझाइन विचारक म्हणून आम्हाला हि हिस्सा हवा आहे आणि तो देखील मिळवण्याची आपली इच्छा आहे जसे की आपण अश्विनची टिप्पणी एखाद्या वेळी ऐकली हीच गोष्ट येथे लागू होते आम्हाला सर्व्हिसिंगपासून उत्पन्न तसेच थेट ग्राहकांच्या जागेपासूनचे अंतर दोन्ही जास्त हवे आहे म्हणून ते जिथे आहेत तिथेच असतील आणि तरीही मी महसूल मिळविण्यास सक्षम असेल आता मी काही वाहनं पाहिली आहेत विशेषत चारचाकी विभाग यास पिक अप आणि ड्रॉप म्हणून स्वीकारतात ग्राहक जिथे जिथे असतील तिथे असू शकतात आणि त्यांचे वाहन अधिक चांगले असू शकते आम्हाला खरोखरच समस्येचे मूळ असलेल्या कार्यशाळेपर्यंत ग्राहक येण्याची गरज नाही आणि ते ग्राहकांच्या स्थानापासून चे अंतर नाही तर त्यांनी कार्य शाळेपर्यंत कारवायच्या प्रवासाचे अंतर आहे तर शब्द प्रत्यक्षात बदलू शकतात आणि जर आपण ते बदलले तर आपण प्रत्यक्षात तो एक उपाय मिळवू शकता तो किंवा तिला प्रवास करण्याची आवश्यकताच नाही त्यांना कार्यशाळेपर्यंत संपूर्ण प्रवास करावा लागणार नाही परंतु तुम्ही सेवा देणारे लोक प्रत्यक्षात त्या स्थानावर जाऊ शकतात वाहन पिक करू शकतात आणि शेवटी त्या वाहनास ड्रॉप हि करू शकतात ठीक आहे आणि आता मी आपणास संघर्षाच्या पुढच्या पातळीवर नेतो आणि हे सांगत आहे की आता मी पुरेसे लोक कसे मिळवणार आहे जर असंख्य लोक सेवेसाठी विचारत असतील तर मी कसे करू शकतो आपल्याकडील असलेले तथ्य आपण कसे सक्षम करू शकतो बरेच सेवा देणारे लोक शहरभर फिरतात जेथे ग्राहक असतात तिथे त्यांना पिक करतात आणि नंतर दिवसाच्या शेवटी ड्रॉप हि करतात तर हे आणखी एक असेल पुढील समस्या विधान म्हणून आम्ही या चार्टचा वापर करून तसेच व्हाईज चे स्तर वापरून आणि स्वत साठी हे शोधून काढणे या पातळी वरुन जात आहोत तर पुढील भागात आपण सादर केलेल्या निराकरणामुळे उद्भवणार्या संघर्षाकडे पाहणार आहोत हे आपल्याला माहितीच आहे की आधीच्या स्तरावर आपण एक संकल्पना आणली ब्रँड प्रमोशनचा एक उपाय आणि यामुळे आपल्यासाठी कामगार किंमत आणि महसूल तोटा झाला जर तुम्हाला माझा उपाय आठवत असेल तर केवळ विनामूल्य कामगार आठवडा आणि त्या आठवड्यात मी श्रमातून मिळणारा महसूल गमावले आता आम्ही या मजुरीची किंमत कशी टिकवून ठेवू शकतो आणि अद्याप माझा उच्च उत्पन्न मिळू शकतो परंतु या प्रकरणात वारंवार ग्राहकांना कसे आणता येईल म्हणूनच हा संघर्ष करणे आवश्यक आहे जे आपल्याला पुढील गोष्टीकडे नेत आहे